तर आपण यापूर्वी एफडीटीडीमध्ये स्त्रोत कसे समाविष्ट करायचे याबद्दल बोलत होतो आणि आपण काय पाहिले विद्युतप्रवाहाचे स्रोत कसे समाविष्ट करावेत आणि विद्युतप्रवाहाचे स्त्रोत सहजपणे हि टर्म सादर करीत आहेत आणि एफडीटीडी मध्ये कसे अंमलात आणता येईल हे आपण पाहिले अगदी सरळ थेट मग आपण विद्युतप्रवाह स्त्रोत बँडविड्थ वरील काही बाबी विचारात घेतल्या आणि मॅक्सिमम बँडविड्थ अप्रत्यक्षपणे टाईम स्टेप ला कशी संबंधित होते आणि म्हणूनच कॉऊरंट पॅरामीटरमधली स्पेस स्टेप तर हे ज्याला डायरेक्ट स्त्रोत म्हणतात त्या बद्दल आहे आता आपण ज्याला इनडायरेक्ट स्त्रोत म्हणतात ते पाहू आणि स्क्याटेरिंग समस्ये मध्ये असेच होते जसे मी नमूद केले स्क्याटेरिंग समस्ये मध्ये विद्युतप्रवाह स्त्रोत खूप दूर आहे तर मी येथे जे टर्म समाविष्ट करू शकत नाही तर मग आपण काय करू शकतो तर उत्तर देण्यापूर्वी कोणता मार्ग आहे असे तुम्हाला वाटते स्क्याटेरिंग समस्ये मध्ये मी स्त्रोताचा समावेश कसा करू शकतो विद्यार्थी ई इंसिडेन्ट तो कसा तरी ई इंसिडेन्ट पासून आला पाहिजे परंतु तो ई इंसिडेन्ट मधून कसा येईल कोणत्या सेट मध्ये विद्युत क्षेत्राचे मूल्य विद्युत क्षेत्र इंसिडेन्टक्षेत्र यांचे मूल्य स्वतः हाताने सेट केले जाते आता बघा आपल्या एफडीटीडी अपडेट समीकरणाचा विचार करा तुमच्याकडे डीबी डीटी आहे डीडी डीटी आहे आणि जर आपल्याकडे व्हेरिएबल असेल संपूर्ण क्षेत्र असे म्हणू तर तुम्ही इंसिडेन्ट क्षेत्राचा समावेश कुठे कराल उदाहरणार्थ आपण पाहिलेली बाउंडरी कंडिशन्स एबीसी आणि सर्व किंवा पीएमएल तर इंसिडेन्ट क्षेत्राचा समावेश करण्याची संधी कुठे आहे जसे आपण व्हॉल्यूम इंटीग्रल मध्ये केले होते आपण कसे केले होते विद्यार्थी कोणत्याही ऑब्जेक्ट सह आणि शिवाय विद्यार्थीः इतर कोणतेही २ वजा करा विद्यार्थी इंटरफेस वर विद्यार्थी तर हो इशारा असा आहे की ऑब्जेक्ट आणि मोकळ्या जागेच्या दरम्यानच्या इंटरफेस मध्ये कदाचित मी याचा परिचय देऊ शकतो आणि एफईएम मध्ये आपण त्याचे एक उदाहरण पाहिले होते तर युक्ती काय आहे ते म्हणजे एकूण क्षेत्र आणि स्क्याटर्ड क्षेत्र फॉर्म्युलेशन बरोबर तर आपण त्या दिशेने जाऊ तर हे स्पष्ट आहे की स्क्याटेरिंग समस्ये मध्ये जे टर्म नाही परंतु आम्ही काय करू शकतो की मी माझे विद्युत क्षेत्र असे लिहू शकतो तर आपण कॉम्पुटेशनल डोमेन देखील येथे काढू या तर असे म्हणूया की हा माझा ऑब्जेक्ट आहे काही इंसिडेन्ट क्षेत्र त्यावर पडत आहे आणि काहीतरी स्क्याटर्ड क्षेत्र आहे हे एकूण आहे आता मी ऑब्जेक्ट वर येण्यापूर्वी त्या ऑब्जेक्टचा चांगला विचार केला तर आपण निर्वात पोकळी पाहू चला असे समजू इंसिडेन्ट क्षेत्र निर्वात पोकळीत आहे निर्वात पोकळी मध्ये इंसिडेन्ट क्षेत्र मॅक्सवेलच्या समीकरणांचे समाधान करते का हो एकूण क्षेत्र मॅक्सवेलच्या समीकरणांचे समाधान करते का तर असेच स्क्याटर्ड क्षेत्र देखील मॅक्सवेलच्या समीकरणांचे समाधान करते तर मग आपण याला रिजन I आणि याला रिजन II असे नाव देऊ तर रिजन I मध्ये स्क्याटर्ड क्षेत्र मॅक्सवेलच्या समीकरणांचे समाधान करते तर याचा अर्थ काय आहे तर मी स्क्याटर्ड क्षेत्राला एफडीटीडी अपडेट समीकरणे लागू करू शकतो जर ते मॅक्सवेलच्या समीकरणाचे पालन करत असेल तर मी त्यास रिजन II मध्ये एफडीटीडी लागू करू शकतो जे मॅक्सवेलच्या समीकरणांचे समाधान करते फक्त एकूण क्षेत्र म्हणून I आणि II एकत्रितपणे असे सूचित करते की तेथे एक खंड आहे मी माझ्या व्हेरिएबल ला निर्वात पोकळी मध्ये स्क्याटर्ड ई बनवतो आणि ऑब्जेक्ट मध्ये एकूण ई बनवतो तेथे व्हेरिएबल्समध्ये खंड असेल तेथे भौतिक खंड नसेल टॅनजेन्शिअल क्षेत्राचे अर्थातच समाधान होते व्हेरिएबल्समध्ये खंड असेल जर मी इथे स्क्याटर्ड क्षेत्र आणि इथे एकूण क्षेत्र आहे असे मानले तर त्याचा अर्थ असा होतो कि व्हेरिएबल्समध्ये खंड आहे त्या खंडाचे मूल्य काय इंसिडेन्ट विद्युतप्रवाहच नाही ना बरोबर विद्यार्थीः इंसिडेन्ट क्षेत्र हे ई इंसिडेन्टद्वारे इंटरफेस वरील खंडाचे मूल्य आहे तर एफडीटीडी मध्ये ई इंसिडेन्ट मिळवण्याची ही पध्दत होईल समाविष्ट करण्याची पध्दत जो आपला स्रोत आहे तर उदाहरणार्थ तर द्विमितीय मध्ये आमचे टीई समीकरणे टीई पोलरायझेशन आमचे व्हेरिएबल्स काय होते बरोबर म्हणून मी लिहू शकतो अशी तीन अपडेट समीकरणे

तर ही अपडेट समीकरणे आहेत जी आपण विचारात घेणे आवश्यक आहे आणि मी घ्यावयाच्या दोन रोचक यी सेल्स कोणत्या असतील म्हणजे इंटरफेस एक यी सेल वर एक यी सेल खाली तर आपण ते करू तर ते इंटरफेस म्हणून घेऊ ओके तर हा इंटरफेस आहे तर उदाहरणार्थ हे माझे रिजन II आहे हा माझा रिजन I आहे रिजन मध्ये माझे व्हेरिएबलकाय आहे स्क्याटर्ड एकूण कि इंसिडेन्ट आहे हे स्क्याटर्ड आहे हे एकूण आहे तर हे माझे यी सेल्स आहेत जेथे मी विशेषत रेकॉर्ड करतो सेल्स चे केंद्र तर माझे येथे आहे मग माझ्याकडे आहे येथे मध्यभागी बाउंडरीवर आहे मग माझ्याकडे आहे आपण हा बिंदू आय जे असा घेतो तर मग आपण ही अपडेट समीकरणे घेऊ आणि त्यांचे काय होते ते पाहू विद्यार्थी व्हेरिएबल्स संदर्भ वेळ 0९४९ व्हेरिएबल्स समान असतील तर हे व्हेरिएबल्स समान असू शकत नाहीत मी हे दोन यी सेल्स काढले आहेत ते इंटरफेस वर एकमेकांवर येतात परंतु मला निवडणे आवश्यक आहे म्हणजे रिजन I मध्ये व्हेरिएबल्स स्क्याटर्ड आहेत रिजन II मध्ये व्हेरिएबल्स एकूण आहेत हा माझा मार्ग योग्य आहे का परंतु माझ्या समीकरणांमध्ये फक्त एकच व्हेरिएबल मिळेल तर मग हो म्हणजे हे नक्की कसे केले ते पाहू तर पहिले समीकरण पाहू तर तो मला देत आहे चा वेळेतील आणि स्पेस मधील बदलाचा दर तर मला तेच पाहिजे आहे तर पहिले समीकरण येथे लिहू तर समीकरण १ आता आपण अपडेट समीकरणे लिहू तर समीकरण १ आहे येथे काही बदलले आहे का येथे काहीही बदलले नाही कारण हे सर्व स्वच्छ आहे बाउंडरीशी ओव्हरलॅप नाही एच बाउंडरी च्या वर आहेत बाउंडरी च्या वर आहेत तर हे माझे बदललेले नाही तर समीकरण २ कडे जाऊ पुन्हा एस सेल मध्ये लिहून तर समीकरण २ मध्ये हे थोडे मनोरंजक होईल कारण माझ्या कडे एच चे वाय सोबतचे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह आहे तर मला मला हद्दवाढ करावी लागेल तर डावी बाजू सोपी होणार आहे एस सेल मध्ये स्क्याटर्ड क्षेत्र साठवत नाहीत हो आपण फक्त लागू करत आहे परंतु मुद्दा असा आहे की मला प्रत्येक काठावर एकच व्हेरिएबल साठवायचा आहे मला काठासाठी दोन व्हेरिएबल्स साठवायचे नाहीत विद्यार्थीः निर्णय घ्या निर्णय घ्या काही फरक पडत नाही मला कोणता पाहिजे हे मी ठरवतो मी एकतर निवडू शकतो की हा सामान्य व्हेरिएबल स्क्याटर्ड क्षेत्राशी संबंधित असेल किंवा एकूण क्षेत्राशी ती माझी निवड आहे मला फक्त सुसंगत असणे आवश्यक आहे विद्यार्थीः मॅक्सवेलचे समीकरण काय म्हणते हे आपण लिहूया विद्यार्थीः रिजन I मध्ये मी साठवत आहे पण नाही बरोबर विद्यार्थी आपण म्हणत असलेली ही टर्म मी बदलू शकतो की आपण ती टर्म देखील बदलली पाहिजे विद्यार्थीः नाही परंतु पहिली टर्म वरच्या सेलशी संबंधित आहे जिथे व्हेरिएबल एस आहे आणि खालचा व्हेरिएबल एस असू शकत नाही कारण हा रिजन II आहे रिजन II हा ऑब्जेक्ट आहे जिथे स्क्याटर्ड क्षेत्र व्हेरिएबल नाही विद्यार्थी योग्य तर मी ते एकूण सोडले पाहिजे बरोबर आपण काय सांगत आहात की दुसरी टर्म देखील मी स्क्याटर्ड अधिक इंसिडेन्टने बदलली पाहिजे विद्यार्थीः नाही कारण मी हा रिजन बनवत आहे म्हणजे येथे या दोन विचारांमुळे रिजन I मध्ये मॅक्सवेलच्या दोन्ही समीकरणांचे समाधान होते तर मी एकूण क्षेत्र किंवा स्क्याटर्ड क्षेत्र निवडू शकतो परंतु रिजन II मध्ये मी माझे व्हेरिएबल स्क्याटर्ड क्षेत्र बनवू नये कारण आपले अपडेट समीकरण म्हणजे मॅक्सवेलचे समीकरण स्क्याटर्ड क्षेत्र रिजन II मध्ये मॅक्सवेलच्या समीकरणांचे पालन करीत नाही म्हणून मी स्क्याटर्ड क्षेत्रासाठी अपडेट समीकरणे लिहिण्याचा प्रयत्न करू नये विद्यार्थीः होय कारण आत ते भौतिक दृष्ट्या वैध व्हेरिएबल नाही तर येथे आत मी हे एकूण क्षेत्र ठेवत आहे तर हे आधीच्या सारखे राहते तर येथे हि टर्म आपल्याला कशाची आठवण करून देते त्याच्याकडे पाहून आपण काय म्हणू शकता तर हे समीकरण माझ्या नेहमीच्या मॅक्सवेलच्या समीकरण किंवा अपडेट समीकरणांपेक्षा कसे वेगळे आहे विद्यार्थीः हे जे टर्म सारखे आहे तुला काही प्रश्न आहे का नाही हे येथे अगदी जे टर्म सारखे आहे तर माझ्याकडे येथे माझ्या आवडीच्या व्हेरिएबल्स व एक टर्म जिला मी विद्युतप्रवाह असे म्हणू शकतो यामधील अपडेट समीकरणे आहेत परंतु येथे हे इंसिडेन्ट क्षेत्राच्या मूल्या एवढेच मिळते तर ही दुसरी टर्म म्हणून मी इंटरफेस वरील प्रत्येक यी सेल्समध्ये एकूण क्षेत्र हे स्क्याटर्ड अधिक इंसिडेन्टने बदलतो म्हणून इंसिडेन्ट क्षेत्राची इंटरफेस वर ओळख होईल विद्यार्थीः हो इंसिडेन्ट क्षेत्र माहित आहे विद्यार्थी तो आहे विश्लेषणात्मक स्वरूप माहित आहे विद्यार्थीः हो विद्यार्थीः हो तर काय जर मला विद्युत क्षेत्रातील इंसिडेन्ट क्षेत्र माहित असेल तर कर्ल घ्या जेणेकरून तुम्हाला चुंबकीय क्षेत्र मिळेल बरोबर तर उदाहरणार्थ तुम्हाला रडार समस्या माहित आहे इंसिडेन्ट क्षेत्राचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एखाद्या कोनातून प्रवास करणारा प्लेन तरंग त्यामुळे बंद स्वरूपात लिहिणे क्षुल्लक आहे तर हे माहित आहेत बरोबर इंटरफेस वर ओळख होते तर इतकेच आहे आता आपण तिसरे समीकरण देखील लिहू शकू परंतु मला असे म्हणायचे आहे की आपल्याला सध्या मूलभूत कल्पना मिळेल जर तिसरे समीकरण पाहिले तर माझ्याकडे बदलाचा दर आहे असे म्हणू की आपण ते रिजन एस साठी लिहित आहे तर डावीकडील पहिल्या टर्म मध्ये कोणती समस्या आहे का नाही कारण वेळेच्या संदर्भात एच बदलण्याचा दर आहे जर मी एस मध्ये असू तर व्हेरिएबल एस असेल तर उजवीकडील बाजूची पहिली टर्म आहे जिथे मला बदल करावा लागेल आणि मध्ये मला बदल करण्याची गरज नाही तर इथेच इंसिडेन्ट क्षेत्र दिसून येते आणि आपणास हे निवडले पाहिजे ते एक आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे इंटरफेस वर स्क्याटर्डकिंवा एकूण ने निवडा जर आपण आपले व्हेरिएबल इंटरफेसवरील स्क्याटर्ड क्षेत्र म्हणून निवडत असाल तर एकूण क्षेत्र मिळविण्यासाठी आपण इंसिडेन्ट क्षेत्र त्यात मिसळा आणि तसेच उलटे पण ठीक आहे तर हे दोन मार्ग आहेत ज्यायोगे आम्हाला इंसिडेन्ट क्षेत्र मिळते विद्यार्थीः हो प्लेन मधून बाहेर विद्यार्थीः प्लेन मधून बाहेर सामान्य विद्यार्थीः हो विद्यार्थी नाही याला विद्युत् प्रवाह म्हंटले आहे कारण याला भौतिक विद्युत् प्रवाह समजू नका ते तुलना केल्यासारखे आहे विद्यार्थी इथे या सोबत इथे हे समीकरण पहा एच मध्ये थोडासा स्पेस फरक होता ई मध्ये काही टाइम डेरिव्हेटीव्ह आणि अतिरिक्त टर्म विद्यार्थी तर हे स्पष्टीकरण असे आहे की आपल्यास त्याची अंमलबजावणी कशी करावी हे माहित आहे हे विद्युत् प्रवाह जोडण्यासारखे आहे आणि या समतुल्य विद्युत् प्रवाहाचे मूल्य किती आहे हे सर्व चे स्पेस डेरिव्हेटीव्ह आहे हे भौतिक विद्युतप्रवाह नाही ठीक आहे